तर आपण क्लॉक ट्रीच्या डिझाइनवर आपली चर्चा सुरू ठेवूया आपण शेवटच्या व्याख्यानादरम्यान क्लॉक ट्रीची रचना करण्यासाठी H ट्री आणि X ट्री पध्दतींबद्दल बोललो हे दोन्ही दृष्टिकोन मुळात 4 अॅरे ट्री स्ट्रक्चर डिझाइन करीत होते प्रत्येक नोड प्रत्येक टप्प्यावर 4 इतर नोड्सला जोडलेला होता तर टर्मिनल पॉईंट्स किंवा सिंकची संख्या 4 4 16 64 256 आणि अशी वाढत जाणारी आहे या 2 पद्धतींनी मुळात क्लॉक टर्मिनल च्या अचूक स्थानाचा विचार केला नाही हे स्वतंत्रपणे ट्री डिझाइन आणि चिपच्या पृष्ठभागावर सिंक स्थानाचे नियमित अॅरे तयार करते परंतु आता आपण ज्या अल्गोरिदम बद्दल बोलू इच्छित आहोत ते भिन्न दृष्टिकोन ठेवतात वास्तविक क्लॉक टर्मिनल पॉईंट्स च्या स्थानांवर ते दुर्लक्ष करतात आपण क्लॉक ने वास्तविक क्लॉक टर्मिनल पॉईंट् किंवा सिंक कोठे पाठविणे आवश्यक आहे ते पाहू आता त्यासंदर्भात आपण पद्धतशीरपणे ट्री ची रचना करायचा प्रयत्न करूया तर ही ट्री बहुतेक H अक्षरा सारखे दिसते ते कदाचित X अक्षरा सारखे दिसत नाही परंतु तरीही ही एक ट्री असेल तर आता आपण ज्या पद्धतींवर चर्चा करणार आहोत त्यामागील ही मूलभूत कल्पना आहे म्हणून आपण ज्या प्रथम पध्दतीबद्दल बोलत आहोतत्यास मेथड ऑफ मिनस आणि मेडीन्स किंवा एमएमएम म्हणतात या पद्धतीमध्ये समानता अशी आहे कीही एच ट्री अल्गोरिदम सारखीच रणनीती अनुसरण करते आपल्याला पाहिजे असलेल्या लोकेशन्स ला सिंक हाताळू शकतात कारण एच ट्री देखील आपण एका लेवल वरुन दुसऱ्या लेवल कडे जात असताना आपल्याला 4 ची पॉवर म्हणून अचूक आणि अचूक आणि अधिक अचूक स्थानांची ठिकाणे मिळतात जिथे आपणास कधीही क्लॉक पिन ची आवश्यकता असते जी सोर्स म्हणून काम करते म्हणून आपण इच्छित स्तरापर्यंत ट्री ची निर्मिती करू शकतो आपल्याला एक पॉईंट् मिळेल जो वास्तविक क्लॉक टर्मिनल पॉईंट् च्या अगदी जवळ आहे तर या पद्धतीला थोडक्यात एमएमएम म्हटले जाते मूलभूत कल्पना म्हणजे आपण मेडीन्स आणि मिनस मोजता तरमेडीन्स आणि मिनस ची गणना का केली जाते आपण मेडीन्स ची गणना कशी करीत येईल हे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मी हे दाखवून देण्यासाठी एक विशिष्ट उदाहरण देत आहे तरअसा विचार करू की माझ्याकडे काही पॉईंट्स आहेत तर या प्रत्येक पॉईंट् च्या संरचनेसारख्या ग्रीड वर काही कॉर्डिनेट्स असतील जर आपण विचार केला तर मी फक्त कॉर्डिनेट्स लिहित आहे 2 2 2 7 4 3 4 5 6 4 7 7 10 2 9 5 तर प्रत्येक मेडीन्स म्हणजे डावीकडील एलेमेंट्स ची संख्या आणि उजवीकडे एलेमेंट्स ची संख्या समान असणे आवश्यक आहे तर येथे आपण अशा प्रकारच्या गोष्टीची गणना करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर एक्स कोऑर्डिनेट्सच्या संदर्भात मी मेडीन्स ची गणना करू शकतो आणि वाय कॉर्डिनेट्स च्या संदर्भात मी गणना करू शकतो आपण एक्स कॉर्डिनेट्स 2 2 4 4 बघूया तर मी नुकतेच एक्स कॉर्डिनेट्स 2 2 4 4 6 7 9 10 ची नोंद करून घेत आहे म्हणून मी त्यांना त्यांच्या एक्स कॉर्डिनेट्स नुसार क्रमवारीत नोंद करून घेत आहे तर पहिला 4 मी पहिल्या पार्टिशन्स मध्ये ठेवू शकतो दुसर्या पार्टिशन्समध्ये दुसरा मी एक्स कॉर्डिनेट्स संदर्भात मेडीन्स ची गणना केल्यास तर मधला पॉईंट् हा असेल त्याचप्रमाणे त्यांच्या वाय कॉर्डिनेट्स द्वारे जर आपण त्यांच्या वाय कॉर्डिनेट्स द्वारे क्रमवारी लावली तर ते प्रथम हे 2 असेल तर 2 पुन्हा आणखी 2 आणि 3 4 आणि 5 5 7 7 असेल तर येथे पुन्हा तुम्ही कट केल्यास मधल्या पॉईंट् वर 2 23 4 मध्ये 1 असेल तर जर तुम्हाला मेडीन्स शोधायचे असेल तर मेडीन्स ह्या प्रमाणे असेल तर जर आपण एकतर x किंवा y च्या तुलनेने मेडीन्स ची गणना केली तर आपण वास्तविकपणे काय करीत आहात तरआपण पॉईंट्चा संच 2 समान भागामध्ये विभाजित करीत आहोत तर मेडीन्सची गणना करण्यामागील आवश्यक कल्पना ही आहे तर टर्मिनलसचा समान आकाराच्या 2 सब सेटमध्ये सेट केलेला हा पहिला टप्पा आहे मग संपूर्ण सेट चा सेंटर ऑफ मास पार्टिशन्स सब सेट ला कनेक्ट करूया हे देखील स्पष्ट करूया तर पहिला भाग मेडीन्स पुढचा भाग म्हणजे मिनस आहे समजा मी पार्टीशन केले आहे ते रेड पार्टीशन आहे चला तर या पार्टीशनचा विचार करू तर माझ्याकडे डावीकडे 4 पॉईंट्चा आहेत उजवीकडे 4 पॉईंट्चा आहेत आपण 4 एक्स कॉर्डिनेट्स असलेली सरासरी घेऊ 2 2 4 4 2 2 4 4 तर सरासरी किती आहे 3 6 7 9 10 तर सरासरी किती आहे सरासरी 8 आहे तर आपले 3 8 सरासरी असेल त्यामुळे 3 10 असू शकते आणि तसेच आपण वाय कॉर्डिनेट्स जर विचारत घेतला तर वाय कॉर्डिनेट्स 2 3 5 7 म्हणून 5 10 17 भागिले 4 अंदाजे 4 या x आहे हे y सरासरी आणि उजव्या बाजूसाठी 4 2 6 11 18 तर हे जवळजवळ 5 दरम्यान 4 असे म्हणू शकतो तर 4 ते 8 आणि 5 हे मेडीन्स आहेत तर 3 1 2 3 4 हे 3 4 8 5 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 असे आहे तर कल्पना खालीलप्रमाणे आहे तर मेडीन्स ची गणना केल्यानंतर आपण त्यास 2 सब सेट मध्ये विभाजित करूया मग प्रत्येक सब सेट मध्ये आपण मिनस शोधू आपण x आणि y ची सरासरी घेऊन सेंटर ऑफ मास शोधू मग आपण या 2 सेंटर ऑफ मास सरळ रेषाने कनेक्ट करूया आणि आपण वारंवार हे करत राहू तर पुन्हा सबसेट शिल्लक राहील सबसेट आपण 2 भागात विभागले या मार्गाने पुढे जा तर कारण तुम्ही सलग संगणकीय मिनस आणि मेडीन्स आहात तर मेडीन्स चा अर्थ पुन्हा मेडीन्स होईल म्हणूनच या पद्धतीस मेथड ऑफ मेडीन्स म्हणतात तर ते पाहू म्हणून मी या उदाहरणासह जे काही कार्य केले ते येथे स्पष्ट केले आहे तर आपण पॉईंट्चा त्यांच्या एक्स कॉर्डिनेट्स द्वारे क्रमबद्ध करतो समजा आपल्यास मेडीन्स चालवायचा आहे किंवा x च्या संदर्भात मेडीन्स ची गणना करायची आहे जर P x सरासरी असेल तर मेडीन्स असेल एक डाव्या सब सेटP x लेफ्ट सर्व पॉईंट्चा P L लागू करा उजवीकडे सर्व पॉईंट्स P R ला लागू करा मग या प्रत्येकासाठी मी गणना केल्याप्रमाणे मी त्याचा अर्थ दाखविला आणि कनेक्ट केले आणि आपण ती प्रक्रिया पुन्हा पुन्हा केली प्रथम आपण व्हर्टिकल पार्टीशन करा नंतर हॉरिझंटल नंतर व्हर्टिकल आणि या पुनरावृत्तीने आपण त्याद्वारे जा तर मी उदाहरणाच्या साहाय्याने ही प्रक्रिया समजून सांगतो आता आपल्या एच ट्री आणि एक्स ट्री अल्गोरिदम प्रमाणेच तर आपण अडथळ्यांकडे दुर्लक्ष करतो आपण ज्या थरावर क्लॉक ट्री ची रचना करतो त्या थरात अडथळे आहेत कारण आपण वापरत आहे की जिथे आपल्याला क्लॉक व्हर्टिसिस म्हणून फीड करावा लागतो तर माझे क्लॉक ट्री एच ट्री पेक्षा भिन्न दिसेल ते पुन्हा सांगता येणार नाही काही एजेस तिरक्या पॉईंट्चा असतील कुठेही योग्य असू शकतात नियमितपणे अंतर ठेवण्याची आवश्यकता नाही म्हणून यापैकी प्रत्येकाला आपण नॉन रिक्टलाइनर वायर्स स्लॅटेड वायर्स म्हणू शकता आपण त्यास हॉरिझंटल आणि व्हर्टिकल बनवून रूपांतरित करू शकता जर आपल्याला हवे असेल तर हे एक पर्यायी पाऊल आहे जर आपण संपूर्ण वस्तू एका थरात ठेवत असाल तर आवश्यक नाही चला उदाहरणाच्या मदतीने पाहूया म्हणून मी संख्यात्मकदृष्ट्या एक उदाहरण तयार केले आहे परंतु येथे काय होते ते मी आकृत्यानुसार दर्शवित आहे मी ज्या पद्धतीने बोललो त्याप्रमाणेच 16 पॉईंट्स आहेत तर x दिशेने आपण x mean ची गणना करूया तर रेड पॉईंट हा आपला एक्स मेडियन आहे तर तुम्ही जे कार्य करता तुम्ही व्हर्टीकललंय पार्टीशन कराल एक्स मेडियन शी संबंधित x विभाजित करून पहा तर डावीकडून 8 पॉईंट्स असतील उजवीकडे 8 पॉईंट्स असतील तर आपण डावी आणि उजवीकडील सब सेट ची प्रक्रिया पुन्हा करू शकतो परंतु आता x सह नाही तर y सह म्हणूनच या उदाहरणात जसे आपण बघतोय तर आता डाव्या सब सेट मध्ये आपल्याकडे 4 पॉईंट्स आहेत आपण हे पुन्हा y द्वारे समान गोष्ट म्हणून 7 5 3 2 तर आता तुम्ही पार्टीशन केल्यास दुसर्यामध्ये 2 3 1 5 7 असेल तर असे पार्टीशन होईल त्याचप्रमाणे या बाजूस 2 4 5 7 म्हणजे पार्टीशन देखील या सारखे असेल तर इथेही या उदाहरणात असे होईल मी त्यावर काम करत आहे तर तुम्ही डाव्या आणि उजव्या सेंटर ऑफ मास ची गणना करा परंतु y च्या मानाने आता y च्या मीडियन आहात तर हा आपला y मीडियन असू शकतो आणि हा आपला y मीडियन समान व्हर्टिकल लेवल असू शकत नाही तर मग तुम्ही या आणि याचे पार्टीशन करा आणि पुनरावृत्ती सुरू ठेवा आणि मी तुम्हाला अंतिम समाधान दाखवत आहे तर जर आपण पुन्हा पुन्हा असेच आणखी 4 वेळेस करत राहिलो तुम्हाला योग्य समाधान मिळेल प्रत्येक सब सेट मध्ये एकच पॉईंट्स असेल आणि ते सर्व काही आर्क द्वारे जोडलेले असतील तर आता आपण पाहु शकता की आर्क्स किंवा एजेस जे पॉईंट्स ना जोडत आहेत ते केवळ हॉरिझंटल आणि व्हर्टिकल नाहीत ते अनियंत्रित आणि या आकार आणि आकाराचे असू शकतात परंतु जेव्हा आपण शेवटी त्यांना रूपांतरित केले असेल तर मग आपण नंतर त्यांना हॉरिझंटल सेगमेंट मध्ये रूपांतरित करू शकता परंतु सुरुवातीला आपल्याला हे मिळाले तर आपल्याकडे जे काही आहे ते त्यामुळे तुम्हाला इनिशिअल पॉईंट्स चा सेट दिले झाले आहे आपण याची खात्री होईल आपल्याकडे एक ट्री एम्बइड्डिन्ग आहे जी खात्री करेल की आपले सर्व आर्म्स ची लांबी समान आहे कारण ज्याप्रकारे आपण मीडियन आणि मीडियन ची गणना करत आहात हे सुनिश्चित केले जाईल म्हणजे आपल्या ट्री च्या प्रत्येक भागाची लांबी ही सर्वात कमी लेवल पासून सुरू होते जर आपल्याला असे वाटते की आपण एखादे ट्री तयार केले आहे जेणेकरुन 2 आकार समान असतील आणि उच्च स्तराच्या ट्रीस जोडण्यासाठी 2 ट्री वापरा पुन्हा 2 बाजू समान आहेत ज्याप्रमाणे आपण पुनरावृत्ती करत आहात आणि हा मुळात टॉप डाउन दृष्टीकोन आहे संपूर्ण पार्टीशन पासून आपण पार्टीशन करण्याचा प्रयत्न करीत आहात त्यापासून पार्टीशन करा पार्टीशन चालू ठेवा प्रत्येक पार्टीशन पर्यंत एकाच पॉईंट्स चा समावेश नाही आणि जेव्हा आपल्याला आढळेल की आपण ट्री मिळविला आहे तर आपल्याकडे एक वैकल्पिक पद्धत आहे जी अगदी एकसारखी आहे परंतु ती खालील प्रमाणे एक फॅशन खालीलप्रमाणे आहे या खाली असलेल्या एमएमएमच्या विपरीत येथे आपण मॅटचिंगची संकल्पना वापरतो तर मॅटचिंग ही एक संकल्पना आहे जी आलेख सिद्धांतात येते तर मग आपण प्रथम मॅचिंग काय आहे ते समजावून घेऊ आपण या परिभाषाशी परिचित नाही समजा माझ्याकडे ग्राफ आहे तेथे 8 व्हर्टिसिस आहेत असे म्हणा की ते काही एजेस ने जोडलेले आहेत तर 8 व्हर्टिसिस आहेत तर आपण मॅचिंग नावाची संकल्पना परिभाषित करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर मॅचिंग काय आहे मॅचिंग म्हणजे एजेस चा एक सेट आहे त्यानंतर काही आवश्यकता आहेत त्यामधील आपली पहिली आवश्यकता अशी आहे की आपल्याला सर्व व्हर्टिसिसचा समावेश असलेल्या एजेसचा एक सेट निवडावा लागेल आणि दुसरे म्हणजे एकापेक्षा जास्त व्हर्टेक्स समाविष्ट नाहीत तर या उदाहरणासाठी एक भिन्न प्रकारची मॅचिंग असू शकतात एक संभाव्य मॅचिंग असू शकते असे म्हणू या की आपण ही एजेसघेतली तर आपण यासारखे आणखी काही मॅचिंग पहाण्याचा प्रयत्न करू शकता आणखी एक मॅचिंग असू शकते आपण ही एजेस घेतली तर तेथे अनेक मॅचिंग शक्य आहेत तर या प्रकरणात मी 2 संभाव्य मॅचिंगस दर्शविले आहेत तर एका मॅचिंग 1 2 7 8 5 6 आणि 3 या एजेस चा समावेश होता लाल रंगाने चिन्हांकित केलेले आणि दुसर्यास हिरव्याने चिन्हांकित केलेले आहे चला तरआणखी एक मॅचिंग सांगू 2 3 1 8 6 7 4 5 तर अशा अनेक मॅचिंगस असू शकतात आता आपण येथे काय करीत आहात सर्वात कमी लेवल वर आमच्याकडे पॉईंट्स चा एक सेट आहे हे क्लॉक टर्मिनल आहेत आम्ही आमची मॅचिंगस शोधण्याचा प्रयत्न करतो ज्यासाठी एकूण काही एजेस ची बेरीज किमान आहेत आपण मिनस च्या आणि मेडीन्स च्या पद्धतीमध्ये पाहता आपण सर्व पॉईंट्स सुरवातीपासून सुरू करीत आहोत आणि त्यांचे विभाजन शेवटी होते आपण समाधानावर पोहोचत आहोत परंतु आता आपण उलट दिशेने वाटचाल करीत आहोत आपण सर्व पॉईंट्स सह प्रारंभ करीत आहोत आपण मॅचिंग मिनस शोधत आहोत म्हणजे आपण 2 पॉईंट्स कनेक्ट करीत आहोत अशा वायरची एकूण लांबी कमीत कमी आहे म्हणून सर्व संभाव्य मॅचिंगस मध्ये आम्हाला एक मॅचिंगस आढळून येते जी आकार ने किमान आहे मग या प्रत्येक मॅचिंगस उदाहरणार्थ आपण जसे मिळाले आपण लाल एक घेतला आहे समजा पण या प्रत्येक मॅचिंगस तसेच मध्यम ठिकाणे शोधू तर आता मूळ 8 व्हर्टिसिस विसरा आता हे माझे नवीन व्हर्टिसिस आहेत त्यास v 1 2 म्हणूया त्यास 7 8 असे म्हणू या ते माझे 4 व्हर्टिसिस आहेत 5 6 आणि 3 आपण यावरील प्रक्रिया पुन्हा करूया तर 4 वर पुन्हा प्रक्रिया करा हे 2 व्हर्टिसिस पुन्हा विलीन करा आता पुन्हा आपण काही प्रकारचे मॅचिंगस मोजा तर एक मॅचिंगस या दरम्यान असू शकते आणि इतर मॅचिंगस या आणि या दरम्यान असू शकतात तर तुम्ही व्हर्टिसिस अनुरूप जोडता म्हणून मी एक प्रक्रिया दाखवतो त्यामुळे स्पष्ट होईल पण आता आपण स्लाइड वर परत आलो आहे आणि येथे लिहिले आहे ते पाहू मी स्पष्ट केल्याप्रमाणेच म्हणून आपण N सिंकची कमीत कमी किंमतीची मॅचिंगसची पुनरावृत्ती करतो आणि आपण गृहित धरत आहात की N एक सम संख्या आहे याचा अर्थ असा आहे की आपण N इंडपॉइंटच्या पॉईंट्स शी मॅचिंगस 2 बाय रेषाखंडांनी N चा एक सेट शोधत आहात आपण घेतलेले उदाहरण आपण पहा की आमचा आलेख होता आम्ही एजेस चे सबसेट घेत आहोत परंतु आता माझ्याकडे काही पॉईंट्सचा सेट आहे मी असे गृहीत धरत आहे की व्हर्टिसिस च्या प्रत्येक जोडी दरम्यान एक एजेस आहे तर प्रत्येक कनेक्शन शक्य आहे त्यामधून मी सर्वात छोटी योग्य पद्धत शोधत आहे तर आपण N बाय 2 रेषाखंड शोधत आहोत ज्यात सर्व N पॉईंट्स आहेत आणि मी दर्शविल्याप्रमाणे प्रत्येक मॅचिंग नंतर आपल्याला एक मध्यम पॉईंट् सापडत आहे ज्याला टॅपिंग पॉईंट म्हटले जाते जेणेकरून 0 स्क्यू जतन होईल तर हे N बाय टॅपिंग पॉईंट पुढील चरणात इनपुट बनवेल चला तर पुन्हा हे जाणून घेऊया येथे आम्ही त्याच उदाहरणावर विचार करतोय तेथे 16 पॉईंट्स चा एक सेट आहे तर एमएमएम अल्गोरिदम सारख्या पार्टीशनिंग प्रारंभ करण्याऐवजी आम्ही सर्वात लहान मॅचिंग शोधून प्रारंभ करतो समजा आपल्याला आढळणारी सर्वात लहान मॅचिंग ही आहे ही मॅचिंगआहे तर मी त्यांना संबंधित एजेस ला जोडत आहे आता तुम्ही रेष म्हणून रेखाटलेल्या प्रत्येक ओळीसाठी यामॅचिंग नंतर आम्हाला टॅपिंग पॉईंट सापडतील तर टॅपिंग पॉईंट्स हे लाल सर्किट म्हणून दर्शविलेले आहेत आपण पुन्हा पुन्हा जा या 4 आणि 4 8 टॅपिंग पॉईंट्स साठी पुन्हा एक मॅचिंग शोधा समजा माझे मॅचिंग आता ही सर्वात छोटी मॅचिंग आहे तर या 4 एजेस साठी पुन्हा मधले पॉईंट्स किंवा टॅपिंग पॉईंट्स शोधा तर पुन्हा एक मॅचिंग करा हे पुन्हा सांगा तर आपण शेवटी असे समाधान दिसेल तर आपण अंतिम गोष्ट पाहता जी आपल्याला ट्री सारखी दिसते ती एक एजेससारखी दिसते परंतु ती फारशी नियमित एजेस नाही एक स्कॅवेड एजेस आहे एजेस व्हर्टिकल आणि हॉरिझंटल नसतात परंतु सामान्यत या समस्येसाठी हा वरचा दृष्टीकोन टॉप डाऊन दृष्टिकोणांपेक्षा चांगला परिणाम देतो नक्कीच याची काही उदाहरणे देखील असू शकतात जेथे या एमएमएम पद्धतीने निकाल मिळेल जो या वरच्या व खालच्या बाजूस उत्तम आहे तर दोन्ही कामे आणि ही सामान्य बाबतीत एच ट्री दृष्टिकोनापेक्षा चांगली आहे जिथे आपण थेट सिंक पॉईंट्स कनेक्ट करण्याचा प्रयत्न करीत आहात परंतु पुन्हा मी दोन रोऊटिंगची पुनरावृत्ती करीत आहे जिथे आपल्याकडे तळाशी एक रचना सारखी ग्रीड आहे आणि आपल्या वर नियमित क्लॉक ट्री आहे तर आपण H H प्रकारची रोऊटिंग साठी जाऊ शकता कारण तेथे आपल्याकडे टर्मिनल पॉईंट्स नियमितपणे अंतरावर असतात आपण 0 स्क्यू क्लॉक रोऊटिंग बद्दल बोलूया परंतु आपण येथे तपशीलवार विचार करत नाही आपण डिले आणि नॉईस आणि सर्किटचा अंदाज नंतर पाहतो तेव्हा आपण त्याकडे परत येऊ तर मूळ तत्व असा आहे की येथे आपण वायरच्या भूमितीय लांबीचा विचार करीत नाही म्हणून आपण RC डिलेचा अंदाज लावतो केवळ लांबीच नाही एजेस वरुन होणारा डिले हे लांबीच्या प्रमाणात आहे परंतु एका मार्गाने हे प्रोपोरशनल करता येते आता ते कसे केले जाते याबद्दल मी तुम्हाला काही सोपी गणना दर्शवित आहे तर मूलभूत तत्त्व बॉत्तोम अप अप्रोच सारखे आहे आपण आत्ताच ज्या आरजीएम दृष्टिकोनाबद्दल बोललो आहोत परंतु फरक फक्त तेच आहे टॅपिंग पॉईंट्सच्या डिटर्मिनेशन मध्ये तर जेव्हा आपण टॅपिंग पॉईंट्स निश्चित करता तेव्हा आपल्याला मध्यम पॉईंट् सापडत नाही परंतु आपण काही प्रकारचे वास्तववादी डिले मॉडेल वापरतो हे एल्मोर डिले मॉडेल सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे डिले मॉडेलआहे जे वास्तववादी डिले देते परंतु त्याचबरोबर जास्त कंप्युटेशन वापरत नाही तर आपण टॅपिंग पॉईंट शोधण्यासाठी हे एल्मोर डिले मॉडेल वापरतो आणि कधीकधी आपल्याला सब ट्री ओलांडून होणाऱ्या डिले शी जुळण्यासाठी स्निकिंगचा वापर करून वायर वाढवणे आवश्यक आहे कारण एल्मोर डिले मॉडेल आपल्याला आढळू शकेल की त्यातील एक भाग इतर भागापेक्षा खूप वेगवान आहे हे कमी करण्यासाठी आपल्याला त्यास समान बनविण्यासाठी यास आणखी लांबी द्यावी लागेल तर सिद्धांत बॉत्तोम अप अप्रोच प्रमाणेच आहे त्यामध्ये काही फरक नाही परंतु केवळ फरक टॅपिंग पॉईंटच्या निवडीमध्ये आहे उर्वरित समान आहे तर एकतर खालीलप्रमाणे आहे याचा अर्थ असा की आपल्याकडे दोन सब ट्री आहेत त्या दरम्यान एक कनेक्शन आहे नंतर आपण टॅपिंग पॉईंट शोधण्याचा प्रयत्न करीत आहात तर त्यापैकी एकाची लांबी z आहे तर दुसरी 1 मायनस z आहे तर यापैकी प्रत्येक लाईनसाठी आपण रेसिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स मॉडेलिंग करीत आहोत आणि हे एल्मोर डिले मॉडेल ही एक पद्धत आहे ज्यायोगे आपण वास्तविक अंदाज बांधू शकता आणि हे निश्चित करण्यासाठी z या 2 डिलेचे मूल्य किती बरोबर आहे आपण त्यानुसार टॅपिंग पॉईंट निवडता तर आपण हे एल्मोर डिले मॉडेल पाहू या मी सोप्या उदाहरणाच्या मदतीने उदाहरण देत आहे समजा माझ्याकडे एक ट्रान्समिशन लाइन आहे जिथे रेसिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स वितरित केल्याप्रमाणे दर्शविल्या आहेत R C1 R2 C2 R2 C3 हे अशा प्रमाणे आहेत तर एल्मोर मॉडेल नुसार डिलेचा अंदाज स्त्रोतांकडून C1 नुसार केला जाऊ शकतो C केवळ R1 ची डिले आहे परंतु C2 C R1 प्लस R2 ची डिले आहे R3 प्लस R2 प्लस R3 मुळे C3 डिले होईल तर असे आहे की हे रिकर्सिव फॉरम्युलेशन R1 C1 R1 plus R2 C2 आणि शेवटी R1 R2 RN सर्व जोडले गेले CN ने गुणाकार केले तर RC लाडडेर हे असे आहे तर सामान्य CMOS सर्किटसाठी म्हणूनच ट्रान्झिस्टरवर असलेले तुम्ही रेसिस्टन्स म्हणून मॉडेल बनवू शकता आणि काही R C R C R C लाडडेरच्या रूपात मॉडेल बनवू शकतील अशा काही गोष्टी नेटवर्क मध्ये पूल अप आणि पूल डाउन तिथे तुम्ही अगदी अचूक डिले चा अंदाज लावू शकता तर काही मेटल लेयर पॉलीसिलिकॉन लेयर डिफ्यूजन लेयर आपल्यास अनुरुप रेसिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स अंदाज ठेवू शकतो की नाही हे कोणत्या लाईन चालू आहे यावर अवलंबून ट्रांसमिशन लाइन साठी देखील आपण नंतर येऊ परंतु आपण आतापर्यंत R आणि C आणि एल्मोर डिले मॉडेल एक आहे असे अनुमान लावण्याचे मार्ग आहेत हे फक्त गृहित धरू नये त्याबद्दल यथोचित चांगला अंदाज लावणे ही एक अचूक पद्धत आहे आणि याचा उपयोग करून आपल्याला टॅपिंग पॉईंट सापडतात तर हे फक्त एक आकृती आहे जे एल्मोर डिले मॉडेल वापरुन दर्शविलेले आहे तर ठराविक उदाहरणासाठी 0 स्क्यू क्लॉक नेटवर्क कसे दिसते तुम्हाला दिसेल की एजेस बर्यापैकी आहेत म्हणून जेव्हा आपण भिन्नतेच्या उपस्थितीत क्लॉक ट्री बफरिंग बद्दल बोलता तर आपल्याला अनेक ऑप्टिमायझेशन स्टेप्स ची पूर्तता करण्याची आवश्यकता असू शकते त्यापैकी काही जसे मी आधीपासूनच बोललो आहे जओमेट्रीक क्लॉक ट्री प्रारंभिक बफरिंग इन्सेरशन बफर साइझिंग बदलणे तुम्हाला काही बफर आपल्याला लहान मोठेवायरची रुंदी स्नॅकिंग बनवावे लागतील मार्गाच्या दिशेने वळसा घालून वायरची लांबी वाढवावी लागेल तर प्रक्रिया भिन्नता असतील तर आपण भिन्नतेच्या प्रभावाचे मॉडेल तयार करू शकत असल्यास तुम्ही अशा क्लॉक रोऊटिंग सोल्यूशन सह येऊ शकता जे तुम्हाला एकूण मर्यादा देखील देईल तर आपण 2 केस पाहूया जिथे काही मायक्रोप्रोसेसरस साठी क्लॉक ट्री आयबीएम प्रमाणे डिझाइन केली होती त्यांनी संपूर्ण चिप 16 ते 64 प्रदेशात विभागले त्यास सेक्टर असे म्हणतात तर त्यांनी एक टॉप लेवल एच ट्री बांधली ते 2 लेवल किंवा 3 लेवल एच ट्री आहे जे 16 ते 64 सेक्टर बफरचा सेट चालवेल तर सेक्टर बफरचे लेअफआपणास एका सेक्टर मध्ये नेईल आणि प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याकडे कनेक्ट होण्यासाठी बर्याच क्लॉक गोष्टी आहेत ते स्वतंत्रपणे हाताळले जातात तर हे सेक्टर बफर हे प्रत्येक क्षेत्र हाताळत आहेत त्याला ट्यूनबल ट्री म्हणतात या प्रत्येक क्षेत्रासाठी एक ट्यूनबल ट्री आहे जिथे वायरची लांबी आणि ट्रीचे आकार बदलले जातात तर हे डिले बरोबरीत केले आहेत आणि या ट्यूनबल ट्री ग्रीड चालवतात ते ग्रीड संपूर्ण चिपला क्लॉक ट्री सिग्नल प्रदान करेल जसे मी म्हटल्याप्रमाणे हे 2 लेवल दृष्टिकोन आहे तर हाई लेवल नेटवर्कमध्ये एच ट्री असते ज्यामुळे कमी डिलेहोतो कमी पॉवर ऑप्टिमाइझ केले जाते ग्लोबल स्क्यू देखील खूप चांगले आहे मी आधी म्हटल्याप्रमाणे लोवेर लेवलमध्ये ग्रीड असते नियमित ग्रीडचा फायदा असा आहे की आपण आपल्या इच्छेनुसार क्लॉक सिग्नल घेऊ शकता कारण ग्रीड सर्वत्र उपलब्ध आहे आणि हे देखील बरेच चांगले स्थानिक स्क्यूची खात्री देते कारण ग्रीड ही नियमित रचना आहे म्हणून जेव्हा आपल्याकडे ग्रीडची रचना ग्रीडच्या संरचनेवर पोहचविण्या करिता एकाधिक पॉईंट्स असतात तेव्हा स्क्यू डिफरेन्स देखील खूपच कमी असतो तेव्हा त्या दृष्टीने हा स्क्यू चांगला आहे तर इतर काही ऑप्टिमायझेशन देखील केल्या आहेत जसे की आम्ही मेटल लयेर्स वापरतो त्या थरांप्रमाणे आणि मी या लयेर्ससह जात नाही मला एकाच लाईनऐवजी काही क्रिटिकल वायर मिळाल्या ज्या 8 समांतर वायर घातल्या गेल्या त्यामुळे डिले कमी झाला वगैरे दुसर्या केस कडे लक्ष देऊ डिजिटल कॉर्पोरेशनचा अल्फा 21264 प्रोसेसर तर तिथे आम्ही समान प्रकारचे 2 लेवल कॉन्फिगरेशन वापरले एक ट्री ज्यानंतर ग्रीड होते तर ग्लोबल मेश आम्ही त्याला जीसीएलके म्हणतो तर येथे ते पुन्हा 16 क्लॉक बफर चालविण्यासाठी एच ट्री किंवा एक्स ट्री वापरतात आणि हे क्लॉक बफर ग्लोबल क्लॉक मेश चालवतात तर आयबीएम आणि अल्फा दृष्टिकोन दरम्यानचा मूलभूत दृष्टीकोन समान आहे हे आकृतीमध्ये असे दर्शविले आहे तर तेथे एक ट्री रचना आहे 16 बफर ड्राईव्ह आहे 16 बफर या अरुंद आयताद्वारे दर्शविले गेले आहेत आणि या प्रत्येक बफर मध्ये ते ग्रीड चालवतात तर ही ग्रीड त्या प्रदेशात योग्य असेल तर एकदा आपल्याकडे ही ग्रीड असल्यास ग्रीडमधून आपण आपल्यास पाहिजे असलेल्या चिपमध्ये कोठेही क्लॉक पॉइंट किंवा टॅपिंग पॉईंट घेऊ शकतो तर यासह आपण क्लॉक ट्री च्या रोऊटिंगवरील चर्चेच्या शेवटी पोहोचलो आहोत आमच्या पुढील व्याख्यानात आपण पॉवर आणि ग्राउंड रोऊटिंग बद्दल बोलणार आहोत